नमस्कार आणि सीक्युर सिस्टीम इंजीनियरिंगच्या या भागात आपले स्वागत आहे मागील काही भागात आपण पाहिले की Meltdown वर हल्ला आणि आपण Spectre पण पाहिले Spectre ची दुसरी पण आवृत्ती आहे जिला Variant 2 असे संबोधले जाते ह्या व्हिडिओ मध्ये आपण दुसरे Variant पुन्हा पाहणार आहोत कारण आपण आधी पाहिल्या प्रमाणे हे Variant speculative execution जे आधुनिक प्रोसेसर मध्ये असते त्यावर आधारित आहे आणि हे दुसऱ्या प्रोसेसची गुप्त माहिती पुसून टाकण्यासाठी speculative execution मध्ये exploits केले जाते तर variant 2 चा खाली दिल्याप्रमाणे Setup असतो आपल्याकडे victim चा address space असतो म्हणूनच ही victimची प्रोसेस एड्रेस स्पेस असते आपण मानूया की आपल्याकडे काही भागात गुप्त माहिती साठवलेली आहे तर हल्लेखोराला ती माहिती हवी आहे तर तो Spectre attack चा वापर करून ती गुप्त माहिती मिळवेल तर पहिली गोष्ट हल्लेखोर काय करेल तर तो दोन क्षेत्रे शोधून काढेल तर पहिले म्हणजे indirect jumped जे की इथे दाखवल्याप्रमाणे रजिस्टर व्हॅल्यू वर अवलंबून असेल आणि jump Spectre gadget वर असेल जे की युजरच्या victims user address space मध्ये असेल तर गॅझेटमध्ये थोडाफार महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शनस असतील ज्या रजिस्टर मध्ये गुप्त माहिती लोड करतील तर आपण काय पाहतोय की हल्लेखोर जेव्हा तुम्ही ह्या indirect jump चा वापर या गॅझेटमध्ये कराल या गॅझेटमध्ये काही इन्स्ट्रक्शनस असतील जसे की एक्झिट आणि लोड इन्स्ट्रक्शन नंतर काही इन्स्ट्रक्शन असतील ज्या रजिस्टर मध्ये गुप्त माहिती लोड करीत असतील तर हल्लेखोर हा हल्ला करण्यासाठी काय करेल तर तो खाली दर्शविल्याप्रमाणे यूजर स्पेस सोबत स्वतः चा अटॅक प्रोग्राम लिहेल तर हल्लेखोर प्रथम इन्स्ट्रक्शन तयार करेल जिला काही indirect branch असतील नमूद करा हा address किंवा ह्या विशिष्ट लोकेशनचा address हा victim च्या address space मधील indirect branch च्या address सारखा असेल आणि अजून काय मानले आहे तर हल्लेखोराला एखाद्या gadget चा address माहित असेल तर हल्लेखोर स्वतःचा address space ह्या gadget च्या address सोबत बदलून घेईल तर आता त्याने काय केले की ज्या प्रोसेसरवर vicitmच्या प्रोसेस एक्झिक्युट होत आहे त्याचं प्रोसेसर वर हल्लेखोर आपला प्रोग्राम रन करत आहे तर त्यामुळे काय घडेल तर हल्लेखोर वारंवार इनडायरेक्ट ब्रांचचा वापर करून मेमरी मधील या भागात jump करेल आणि हे तो looping मध्ये सतत करत राहिलं त्यामुळे काय होईल तर हल्लेखोर ब्रांच प्रेदिक्टरला असे ट्रेनिंग देईल की पुढील इन्स्ट्रक्शन इनडायरेक्ट ब्रांचची रिटर्न इन्स्ट्रक्शन आहेब्रांच प्रेदिक्टर हा लर्निंग मेकॅनिझम वर आधारित आहे जसे की आपण यापूर्वी पाहिलेले या गोष्टी डेटा एक्सेस करण्यास आपोआप सुरुवात करतात आणि या क्षेत्रात असलेल्या इन्स्ट्रक्शन speculatively एक्झिक्युट करतात तर ह्या प्रोसेसर मध्ये अशी vulnerability असेल की branch predictor हा address space मधील Virtual address बघेल आणि एका प्रोसेसचा Virtual address दुसऱ्या प्रोसेस पासून अलग करू शकणार नाही जेव्हा victim मधील branch पण एक्झिक्युट होईल तेव्हा branch predictor branch target buffer पाहिल आणि या address संबंधित पुढील address जे एक्झिक्युट करायचे ते शोधून काढेल आणि speculatively एक्झिक्युट करण्यास सुरवात करेल तर आठवा त्ते gadget जे victim च्या address space मध्ये होते आणि त्यात काही ऑपरेशन होत होते जसे की AND EXIT किंवा लोड ऑपरेशन नंतर होत असलेले ऑपरेशन जे गुप्त माहिती victim च्या address space वरून घेऊन रजिस्टर वर लोड करायचे आणि ती प्रोसेस होतेवेळी जसे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले की Cache मध्ये गुप्त माहिती असू शकते Cache state बदलू शकतो त्यामुळे cache hit साठी लागणारा वेळ किंवा cache miss या प्रकारचे तंत्र वापरू शकता जे की गुप्त माहिती काय करत आहे हे शोधून काढते तर इथे आपण काय पाहिले तर Variant 2 मध्ये हल्लेखोर पूर्णतः स्वतंत्र अलग प्रोसेस घेतो आणि विशिष्ट indirect branch त्याच्या स्वतःच्या address space मध्ये घेतो व प्रोसेसर मधील branch predictor speculatively एक्झिक्युट करण्यासाठी clean करतो आता त्यामुळे हे Speculation गुप्त माहिती रजिस्टर मध्ये लोड करण्यासाठी बळजबरी करतो जे की victim च्या address space वरील माहिती काढून घेण्यासाठी वापरले जाते तर मागील वर्षी पुष्कळ वेगवेगळे प्रतिरोधक Meltdown inspector साठी तयार केले गेले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Meltdown ला प्रतिबंधित करण्यासाठी oprating system address space परत बनवण्यात आले तर 2018 पूर्वी युजर आणि करनेल स्पेस ची रचना अशा प्रकारची होती तर आपल्याकडे प्रोसेस साठी virtual address space होती 2 क्षेत्रांमध्ये विभागलेली होती एक यूजर स्पेस होते जे काही मेमरी लोकेशन पर्यंत होते त्या पुढील मेमरी लोकेशन हे करनेल स्पेस साठी होते उदाहरणार्थ 32 bit Linux मध्ये ही मर्यादा लोकेशन 0xc पुढे सात झिरो च्या खाली यूजर स्पेस ला जागा दिलेली व त्यावरील करनेल स्पेस ला जागा दिलेली आता meltdown अटॅक काम करतो कारण यूजर स्पेस मधील प्रोग्राम करनेल स्पेस मधील माहिती वाचण्यासाठी प्रोसेसरचे speculative वर्तन exploit करतो यासाठी जे प्रतिरोधक वापरले जाते त्याला KPTI किंवा करनेल पेज टेबल आयसोलेशन असे म्हटले जाते तसे पाहिले तर 2 पेज टेबल असतात एक जो कि युजर मोडला ऍक्टिव्हट केला होता व दुसरा करनेल मोडला पेज टेबलचा वापर फक्त करनेल स्पेस मधील करनेल कोड जो लहान stub मध्ये असेल तो मॅप करण्यासाठी केला नाही जायचा तर जेव्हा कधी यूजर स्पेस प्रोग्राम सिस्टीम कॉल invoke करायचा तेव्हा तो पहिल्यांदा करनेल स्पेस मध्ये ओढून घेतला जायचा जो की नंतर करनेल मोड मध्ये पाठवला जायचा आणि पूर्ण करनेल स्पेस रिजनमध्ये मॅप केला जायचा त्याप्रमाणे सिस्टीम कॉल रिटन आल्यावर वर्च्युअल स्पेस यूजर मोड ला परत जायचा आता जर meltdown प्रकारचे अटॅक वापरले गेले असते तर ते यूजर स्पेस मधून करावे लागले असते आणि त्यामुळे करनेल स्पेस मधील काहीही रीड करता येणार नाही कारण कर्नल स्पेस मेमरी या विशिष्ट मोडमध्ये मॅप केलेली नाही दुसरे तंत्र जे Spectre First variant साठी सुचवले गेले ते म्हणजे Compiler Patch जे की Speculation ला प्रतिबंधित करण्यासाठी Barriers जसे की LFENCE इन्स्ट्रक्शन वापरायचे तर X86 प्रोसेसर ही LFENCE इन्स्ट्रक्शन सपोर्ट करायचे हे Sequential एक्झिक्युशनच करायचे त्यामुळे LFENCE इन्स्ट्रक्शन पुढील इन्स्ट्रक्शन चे स्पेक्युलेशन होण्या पासून बचाव करायचे Variant 2 पासून बचाव करण्यासाठी आपल्याला Branch Predictor मध्ये वेगवेगळे ब्रांच टारगेट बफर लागतील प्रत्येक ब्रांच टारगेट बफर हे एका प्रोसेस मध्ये विभागले जायचे उदाहरणार्थ जर आपल्याकडे Hyperthread सपोर्ट करणारा प्रोसेसर होता त्याच बरोबर Multithread SMT Thread होते तर ते दोन स्वतंत्र वेगवेगळे BTB होते तर हे काय प्रतीक करायचे तर Spectre Variant 2 काम करणार नाही कारण प्रत्येक प्रोसेस किंवा प्रत्येक Thread जो सोबत रन होतं आहे तो स्वतःच BTB वापरून रन होतं आहे आणि त्यामुळे अटॅक हा एका Thread मध्ये होईल जो Speculative एक्झिक्युशन करेल तो दुसऱ्या Thread मध्ये होणार नाही